विद्यार्थ्यांचे स्वागत आहे तर लवचिक अंदाजपत्रकची संकल्पना समजून घेतल्यानंतर आता आपण चर्चा करू एक छोटे प्रकरण सोडवू आणि लवचिक अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि या प्रकरणात आपल्याला प्रथम प्रकरणात दिलेली माहिती समजून घ्यावी लागेल या प्रकरणात नेमके काय आवश्यक आहे आणि या माहितीसाठी लवचिक अंदाजपत्रक कसे तयार करावे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करुया तुमच्या संदर्भासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो की मास्टर बजेटमधील ज्या दोन प्रकरणासंबंधी मी तुमच्यासमवेत चर्चा केली आणि हे प्रकरण जे लवचिक अंदाजपत्रक संबंधी येथे मी तुमच्याशी चर्चा करत आहे याचा संधर्भ मी मॅनेजमेंट अकाउंटिंग या पुस्तकातून घेतला आहे सी टी हॉर्न ग्रीन आणि स्ट्रॅटटन यांनी लिहिलेले मॅनेजमेंट अकाउंटिंगचे हे पुस्तक प्रिंट सोल पब्लिकेशनचे आहे ही सर्व प्रकरणे उप प्रकरणे निराकरण केलेली या पुस्तकात दिलेली आहे पुढील संदर्भासाठी आणि आपणास ही प्रक्रिया तपशीलवार समजून घ्यायची असेल व जर आपल्याला येथे काहीही समजू शकले नाही तर काही शंका असल्यास आपण ह्या पुस्तकाचा संदर्भ घेऊ शकता जे बाजारात सहज उपलब्ध आहे मॅनेजमेंट अकाउंटिंगचे हे पुस्तक सी टी हॉर्न ग्रीन आणि स्ट्रॅटटन यांनी लिहिलेले आहे आणि ते प्रिंट सोल पब्लिकेशनचे आहे तर त्या पुस्तकात ही प्रकरणे दिली गेली आहेत ती निराकरण न केलेली संकल्पना योग्यरित्या व तपशीलवारपणे समजेल तर आता या प्रकरणात काय आवश्यक आहे हे समजून घेऊया या प्रकरणात कोणती माहिती दिली गेली आहे तर येथे काय दिले आहे की ड्रेक शिपिंग कंपनीचे सरव्यवस्थापक अहवाल प्राप्त झाला आहे आणि या प्रदर्शनात आपल्याला अंदाजपत्रकासंबंधी माहिती दिलेली आहे आपल्याला वास्तविक माहिती आणि आपण गणना केलेले फरक दिले आहे म्हणून अंदाजित माहिती 800 आहे तर रेवेन्यू 80 लाख आहे आणि अंदाजित 80 लाखाच्या तुलनेत 76 लाखाची वास्तविक विक्री किंवा रेवेन्यू आहे आणि शेवटच्या कॉलममध्ये आपल्याला फरक आढळा आहे बरोबर आणि त्याचप्रमाणे येथे बघा ही माहिती दिली आहे मॅनेजरला नुकताच संक्षिप्त भेटला आहे जरी सरव्यवस्थापक नाहीत

उदाहरणार्थ 80 लाखांच्या रेवेन्यूचे लक्ष्य होते आणि या तिमाहीत वास्तविक रेवेन्यू 76 लाखांवर आला आहे म्हणून रेवेन्यू खाली आला आहे परंतु तुम्ही खर्चाच्या बाबतीत बोललात तर खर्च खाली आला आहे आणि मोठ्या प्रमाणात नियंत्रित आहे आणि खर्च कमी झाला आहे तर तुम्ही म्हणू शकता की फरक प्रतिकूल आहेत म्हणजेच शेवटी जर तुम्ही ऑपरेटिंग इनकमचे फरक पाहिले तर ते नकारात्मक आहे तर ऑपरेटिंग इनकमचे नकारात्मक फरक 224000 असे तुम्ही म्हणू शकता व हे प्रतिकूल फरक आहे परंतु वास्तविक उत्पन्न 396000 डॉलर्स अंदाजित उत्पन्न 620000 आहे म्हणून येथे 224000 चे नकारात्मक फरक आहे परंतु तरीही ती आनंदी आहे की जरीही उत्पन्न रेवेन्यू मानकाप्रमाणे नसले तरीही खर्चामध्ये अनियंत्रित फरक नियंत्रणाच्या बाहेर गेला नाही ते नकारात्मक फरक आहे परंतु तरीही याचा अर्थ असा आहे की ते फार वाईट नाही म्हणजे परिस्थिती अद्याप नियंत्रणात आहे अध्यक्ष पूर्णपणे नाखूष होते आणि म्हणाले "बजेट कामगिरीशी प्रत्यक्ष कामगिरीची तुलना करताना मला काही योग्यता दिसू शकते कारण बजेटच्या उद्देशाने आपण पाहू शकतो की आपल्या प्रत्यक्ष अंदाजानुसार वास्तविक रेवेन्यू मिळतो की नाही परंतु हा कार्यप्रदर्शन अहवाल मला खर्च नियंत्रण कार्यप्रदर्शनाचे मूल्यांकन करण्यास कशी मदत करतो हे मी पाहू शकत नाही बरोबर तर बजेट वास्तविक माहिती व आपल्याला दिलेल्या फरका संबंधीतील ही माहिती पहा ही माहिती विक्री चल खर्च निशचित खर्च ऑपरेटिंग इनकम यांबद्दल दिलेली आहे आपण काय करणे आवश्यक आहे ड्रेक शिपिंगसाठी 70 लाख 80 लाख आणि 90 लाख डॉलर्सचे रेवेन्यू स्तरासाठी लवचिक बजेट तयार करा म्हणजे 70 लाख 80 लाख आणि 90 लाख डॉलर्स हे विक्री स्तर आहे तर या फॉर्मेटचे शेवटचे तीन स्तंभ वापरा तर याचा अर्थ PPT मधील ज्या फॉर्मेटबद्द्ल मी तुमच्याशी चर्चा केली होती आपल्याला तो फॉर्मेट वापरायचा आहे असे गृहीत धरा की विकल्या गेलेल्या उत्पादनांच्या किंमती आणि मिश्रित उत्पादन या बजेटच्या किंमती आणि मिश्रांच्या समान आहेत दुसरी आवश्यकता म्हणजे सूत्रांच्या स्वरूपात खर्चांसाठी लवचिक अंदाजपत्रक तयार करणे आणि तिसरी आवश्यकता म्हणजे मास्टर बजेट विक्री स्तर फरक लवचिक अंदाजपत्रक फरक दर्शविणारे संक्षिप्त स्तंभ तयार करणे आणि जो फॉरमॅट आपल्याला वापरायचा आहे त्यासंबंधी मी आपल्याला दिलेल्या PPT मधील वैचारिक भागामध्ये आपल्याशी चर्चा केली आहे तर तुम्ही तिसर्या स्टेटमेन्टच्या उद्देशाने पीपीटीचा संदर्भ घ्या मग तुम्हाला अगदी स्पष्ट होईल की स्टेटमेंट कसे बनवावे जे आपल्याला विक्री स्तर फरक व लवचिक अंदाजपत्रक फरकाची गणना करण्यास मदत करतील जेथे तुम्ही मास्टर बजेट आणि मास्टर बजेट आणि लवचिक बजेट यांच्यातील समान उत्पादन स्तरासाठी तुलना करता आणि नंतर कामगिरीचा वास्तविक स्तर आणि लवचिक बजेटच्या बरोबरीने किंवा समतुल्य तुलना करता व फरक शोधण्याचा प्रयत्न करता तर हे शेवटचे स्टेटमेंट आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि त्यानंतर आपण फरक का आले खर्च कोठे वाढला रेव्हेन्यू कोठे व का कमी झाला हे शोधण्यासाठी जाऊ आणि ऑपरेटिंग परफॉरमन्स ठरवलेल्या मानकाप्रमाणे नाहीत याचे काय कारण आहे किंवा ऑपरेटिंग लॉस जे अपेक्षे प्रमाणे होते म्हणजे अपेक्षित उत्पन्न 620000 डॉलर्स होते परंतु वास्तविकतेमध्ये ते 396000 डॉलर्स आहेत म्हणून येथे 220000 डॉलर्सचा फरक आहे आणि ते प्रतिकूल फरक आहेत तर या प्रकरणामध्ये तुम्हाला दिसत असेल की हे सर्व येथे डॉलरमध्ये दिले गेले आहेत कारण ते विदेशी पुस्तकातून घेतले आहेत हे एक अमेरिकन लेखक आहेत हा दोन किंवा तीन लेखकांचा एक गट आहे ह्या मध्ये सीटी हॉर्न ग्रीन स्ट्रॅटटन व आणखी एक लेखक आहे आणि हे अमेरिकन आहेत म्हणून त्यांनी अशा संदर्भात लिहिले आहे परंतु त्याचा आपल्यावर परिणाम होणार नाही कारण तुम्ही अमेरिकन अर्थव्यवस्थेबद्दल बोला भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल बोला किंवा कुठल्याही अर्थव्यवस्थेबद्दल बोला शेवटी प्रक्रिया ही समान असते लवचिक अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया समान आहे मग तुम्ही हे डॉलर्स किंवा रुपयांमध्ये किंवा आणखी कोणत्याही चलनामध्ये करा लवचिक अंदाजपत्रकाच्या प्रक्रियेविषयी किंवा लवचिक अंदाजपत्रकाची संकल्पना शिकत असताना याचा आपल्यावर काहीही परिणाम होणार नाही बरोबर तर आता आपले काम असे आहे की आपल्याला हे स्टेटमेंट तयार करायचे आहे आपल्याला 70 लाख म्हणजे 7 दशलक्ष 8 दशलक्ष आणि 9 दशलक्ष किंमतीच्या रेव्हेन्यू व उत्पादन स्तरासाठी लवचिक अंदाजपत्रकामध्ये स्तंभ तयार करावे लागेल आणि मग आपल्याला विक्रीचे वास्तविक स्तर म्हणजे 7600000 चे रेव्हेन्यू व बजेटच्या 80 लाखांमध्ये तुलना करावी लागेल तर आपल्याला येथे दिलेली बजेट 80 लाख आणि प्रत्यक्ष कामगिरी 76 लाखाची आहे आपल्याला येथे काय करायचे आहे की आपल्याला यथे दोन गोष्टी करायच्या आहेत प्रथम म्हणजे 76 लाख डॉलर्सचे वास्तविक कामगिरी असताना 80 लाख म्हणजेच 8 दशलक्ष डॉलर्सचे मास्टर बजेट तर आपल्याला येथे काय करावे लागेल की ते तयार करताना म्हणजे शेवटचे सारांश किंवा फरकाचे स्टेटमेंट तयार करताना आपण मास्टर बजेटमध्ये 8 दशलक्ष रेव्हेन्यूची असेल आणि मग दोन्ही फरकांची तुलना करू ते फरक म्हणजे विक्री स्तरातील फरक असतील नंतर आपल्याला स्तंभ क्रमांक एक तयार करावा लागेल जो वास्तविक कार्यप्रदर्शन किंवा वास्तविक परिणाम किंवा वास्तविक क्रियाशील स्तर असेल यानंतर स्तंभ क्रमांक तीनचे स्तंभ क्रमांक एकशी तुलना करा आणि मग तुम्हाला लवचिक अंदाजपत्रकातील फरक शोधावा लागेल तर आपण हे स्टेटमेंट तयार करू या प्रकरणात वेगवेगळ्या स्तराच्या उत्पादन व विक्रीसाठी अंदाजपत्रक तयार करण्याची गरज आहे आणि हे वेगवेगळ्या स्तराचे उत्पादन किंवा विक्री खर्च व ऑपरेटिंग इनकम आणि हे तीन स्तर ते म्हणजे 7 दशलक्ष 8 दशलक्ष आणि 9 दशलक्ष डॉलर्ससाठी आपण प्रथम अंदाजपत्रक बनवूया आणि त्यांनतर आपण 8 दशलक्ष एवढे रेव्हेन्यू व 7 6 अब्जाची रेव्हेन्यू असणाऱ्या वास्तविक कामगिरीची तुलना करणारा सारांशीत स्टेटमेंट तयार करू आणि त्या फरकांचे कारण शोधण्याचा प्रयत्न करू बरोबर चला तर मग आपण बजेट तयार करूया मी याचे शीर्षक लवचिक अंदाजपत्रक ठेवेल आहे म्हणून याचे शीर्षक लवचिक अंदाजपत्रक आणि फरक विश्लेषण लवचिक अंदाजपत्रक आणि फरक असे असेल येथे काय करणे आवश्यक आहे ते आहे लवचिक अंदाजपत्रक लवचिक अंदाजपत्रक आणि फरक विश्लेषण आपल्याला येथे जी फरक विश्लेषणाची रक्कम घ्यायची आहे त्याचे प्रमाण हजारो डॉलर्समध्ये आहे बरोबर आणि आपण येथे हजारो डॉलर्सची रक्कम घेऊ व अंदाजपत्रक तयार करू तर या हेतूसाठी आपल्याला तीन स्तरासाठी तीन स्तंभामध्ये बजेट तयार करावे लागेल आणि जर आपण बजेट तयार केले तर पुन्हा आपल्याला प्रथम स्तंभ तपशीलासाठी असे विधान तयार करावे लागेल तर त्यास आपण क्रियाशील स्तर तपशील क्रियाशील स्तर असे म्हणू तर तुम्ही जर क्रियाशील स्तर घेतला तर रेव्हेन्यू व विक्री प्रथम 7 दशलक्ष त्यानंतर 8 दशलक्ष 9 दशलक्ष आहे बरोबर तर आपण याची सुरुवात रेव्हेन्यू पासून करू हे किती आहे कारण आपण ही रक्कम हजारोमध्ये घेत आहोत म्हणून याचा अर्थ हे 70 लाख 80 लाख आणि नंतर 90 लाख आहे आणि ही रक्कम किती आहे ह्याचा तपशील तुम्ही विक्री उत्पन्नात ठेवू शकता हे विक्री स्तर किंवा विक्री उत्पन्न आहे हे 70 लाख 80 लाख आणि नंतर 90 लाख म्हणजेच 7 दशलक्ष 8 दशलक्ष 9 दशलक्ष आहेत बरोबर आता आपल्याला खर्च घ्यावा लागेल व खर्च वजा करावा लागेल तर खर्चाचा पहिला भाग म्हणजे काय तर ते चल खर्च आहे चल खर्च कोणते आहे तर प्रथम चल खर्च इंधन आहे तर आपण हे खर्च इंधन म्हणून घेऊ आणि दुसरे खर्च म्हणजे दुरुस्ती व देखभाल हा इंधनाचा खर्च आहे तर आपल्याला विक्री उत्पन्न घ्यायचा आहे जो 7 दशलक्ष 8 दशलक्ष 9 दशलक्ष आहे तर आपण येथे पाहत आहात आपल्याला दिलेला मुख्य उत्पन्न 8 दशलक्ष इतका आहे तर आता आपल्याला काय करावे लागेल की येथे तयार नसलेल्या इतर दोन स्तरांसाठी अंदाजपत्रक तयार करावा लागेल तर ही स्थिर अंदाजपत्रकाची आहे तर याचा अर्थ असा की आपल्याला प्रथम त्या 8 दशलक्ष किमतीच्या अंदाजपत्रकाला 7 दशलक्ष आणि 9 दशलक्षामध्ये रुपांतरित करावे लागेल आणि मग आपल्याला वास्तविक कामगिरीची तुलना करावी लागेल आणि जे कुठेतरी 8 आणि 9 च्या दरम्यान आहे म्हणून येथे मुख्य केंद्रबिंदू 8 दशलक्ष आहे म्हणून आपण सहजपणे म्हणू शकतो की चल खर्च रेव्हेन्यूच्या स्तराच्या किंवा विक्री स्तराच्या प्रमाणात आहे म्हणून चल खर्च समान प्रमाणात बदलते म्हणून जर रेव्हेन्यू वाढला तर चल खर्चही वाढेल जर रेव्हेन्यू कमी झाला तर चल खर्चही कमी होईल तर आपण असे गृहीत धरत आहोत कि 8 दशलक्ष कमाईसाठी 160000 डॉलर्सचे इंधन लागते म्हणून ही रक्कम 160000 डॉलर्स आहे व ही रक्कम मी येथे लिहीत आहे जर ह्या रकमेला प्रमाणात कमी केले तर या स्तरासाठी ही रक्कम 140000 असेल व जर तुम्ही हा स्तर 8 दशलक्षा पासून 9 दशलक्षा पर्यंत वाढवला तर ती रक्कम 1800000 असेल म्हणून या प्रकरणामध्ये आपल्याला 8 दशलक्ष रेवेन्यूला आधार म्हणून घेतले तर आपल्याला तीन स्तरांसाठींचा इंधन खर्च मिळाला आता पुढील खर्च दुरुस्ती व देखभाल घेऊया जर तुम्ही दुरुस्ती व देखभाल हा खर्च घेतला तर येथे दुरुस्ती व देखभालाचा खर्च किती असेल तर येथे दुरुस्ती व देखभालाचा खर्च 80000 दिला आहे म्हणून आपल्याला ते प्रमाणानुसार बदलणे आवश्यक आहे तर 80000 ला आधार धरून प्रथम प्रकरणात ही रक्कम किती होईल तर ती रक्कम 70000 होईल व दुसऱ्या प्रकरणात ही रक्कम 90000 होईल हा दुरुस्ती व देखभालाचा खर्च आहे पुढील घटक कोणता आहे पुढील घटक पुरवठा व किरकोळ खर्चाचा आहे तर हे किती आहे पुरवठा व किरकोळ खर्च किती आहे तर ही रक्कम आपणास 800 एवढी दिलेली आहे तर यासाठी ही रक्कम पहिल्या स्तरासाठी 700 व दुसऱ्या स्तरासाठी 900 येईल बरोबर हा पुरवठा व किरकोळ खर्च यानंतर व्हेरिएबल पेरोल म्हणून 6030 असेल बरोबर आणि अजून कोणते घटक घ्यायचे शिल्लक राहिलेत का इंधन दुरुस्ती आणि देखभाल पुरवठा आणि इतर किरकोळ खर्च घेतले आहेत तर याचा अर्थ असा आहे की आपण येथे सर्व काही घेतले आहे येथे फक्त चार गोष्टी दिल्या होत्या ज्या आपण घेतल्या आहेत आणि एकूण चल खर्च किती आहे याची बेरीज करा आपण एकूण चल खर्च आणि एकूण चल खर्च स्तर 6400 64 शंभर हजार किंवा 64 लाख या स्तरावर ही रक्कम प्रमाणात खाली आली पाहिजे म्हणजे 56 लाख डॉलर्स पर्यंत आली पाहिजे आणि या प्रकरणात हे आपोआपच 72 लाख डॉलर्स पर्यंत जाईल बरोबर तर येथे एकूण चल खर्च आपण घेत आहोत तर आपल्याला काही रक्कम आता वजा कराव्या लागतील हे चल खर्च आहे व त्यातून निशचित खर्च वजा करूया आपण गणना केले हे चल खर्च आहे आता आपण निशचित खर्च काढूया आणि शेवटी आपण एकूण नफ्याची गणना करूया म्हणजेच आपण एकूण खर्चाची व ऑपरेटिंग इनकमची गणना करूया तर आता निशचित खर्च किती आहे निश्चित खर्च काहीही झाल तरी बदलणार नाही कारण 8 दशलक्षासाठी एकूण निशचित खर्च 180 160 480 आणि 160 हे तेवढेच राहतील तर आपण हे बदलू शकत नाही तर प्रथम पर्यवेक्षण खर्च बघू पर्यवेक्षण खर्च किती आहे तर ते 180 इतके आहे आणि यानंतर आपण पुढची रक्कम घेऊ ते येथे 180 आहे आपल्याकडे असलेल्या विक्रीतील उत्पादनाचा स्तर कितीही असेल तो बदलणार नाही आणि पुन्हा 180 होईल हे पर्यवेक्षण खर्च आहे पुढील घटक भाडे आहे भाडेसुद्धा निश्चित खर्च आहे आणि ते पुन्हा 160 160 व 160 असेल बरोबर मग आता घसार म्हणजे आता घसारा किंमत किती आहे घसारा 480 480 आणि 480 आहे बरोबर आता इतर निश्चित खर्च म्हणजेच OFC आपल्याला दिलेला इतर निशचित खर्च किती आहे तर तो 160 पुन्हा 160 व आणखी एकदा 160 आहे तर ते 180000 160000 480000 आणि 160000 आहे बरोबर हे एकूण चल खर्च आहे आता आपण एकूण निश्चित खर्चाची गणना करुया तर एकूण निश्चित खर्च किती आहे आपण जर येथे एकूण निश्चित खर्च घेतले तर ही रक्कम 567 येते ही रक्कम 980 असेल म्हणजेच 980 हजार डॉलर्स 980 हजार डॉलर्स 980 हजार डॉलर्स बरोबर हे निश्चित खर्च आहे तर आपण एकूण चल खर्च आणि एकूण निश्चित खर्चांची बेरीज करू शेवट करू शकता जर आपण या दोन गोष्टी विचारात घेतल्या तर एकूण खर्च व एकूण उत्पादन खर्च कसे काढावे आणि जर आपण एकूण उत्पादन खर्च काढायचा विचार केला तर येथे दिलेले एकूण उत्पादन खर्च किती आहे तर ते 6580 डॉलर्स नंतर 7380 व त्यानंतर ते 8180 डॉलर्स आहेत बरोबर आता आपण ऑपरेटिंग इन्कमची गणना करूया हे ऑपरेटिंग उत्पन्न आहे जर आपणास ऑपरेटिंग उत्पन्नाची गणना करायची असेल तर ती कशी करू शकतो तर ह्या रक्कमेतून विक्री वजा केला जाईल विक्री किती आहे तर ते 7 दशलक्ष आहे व एकूण खर्च 6 5 दशलक्ष आहे याचा अर्थ आता ऑपरेटिंग उत्पन्न किती असेल आपण म्हणू शकता की ऑपरेटिंग उत्पन्न 400 डॉलर्स 420000 42000 डॉलर्स असेल त्यानंतर ते किती असेल 620 डॉलर्स 620000 डॉलर्स व शेवटी ते 9 दशलक्षाच्या रेव्हेन्यूसाठी 820 इतका असेल 8 दशलक्षाच्या रेव्हेन्यूसाठी 620 आणि 7 दशलक्षाच्या रेव्हेन्यूसाठी 420 एवढी रक्कम असेल तर हे लवचिक अंदाजपत्रक व फरक विश्लेषण आहे तर प्रथम आपण लवचिक अंदाजपत्रक तयार केले व त्यांनतर आपण फरकाच्या विश्लेषणाकडे जाऊया त्यासाठी आपण दुसरे स्टेटमेंट तयार करू आणि फरकाच्या विश्लेषणासाठी दुसरे स्टेटमेंट तयार करताना आपल्याला प्रथम स्तंभ तयार करावे लागतील तर आपण लवचिक अंदाजपत्रकाचा भाग पूर्ण केला आहे आणि हे फरकांचे विश्लेषण आपण पुढील स्टेटमेंटमध्ये करूया तर आपण पुढील स्टेटमेंटकडे जाऊया आपण म्हणू शकतो की पुढील स्टेटमेंट हे फरक विश्लेषणाच्या कामगिरीचे सारांश आहे ह्याला फरक विश्लेषण म्हणतात तर फरक विश्लेषणा करीता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे किती स्तंभ तयार करावे लागतील तर पाच स्तंभ प्रथम स्तंभ वास्तविक परिणामाचा आहे म्हणून प्रथम स्तंभ तपशीलाचा असेल त्यानंतर वास्तविक क्रियाशील स्तरावरील वास्तविक परिणाम असेल मग त्यानंतर लवचिक अंदाजपत्रक असेल हा लवचिक अंदाजपत्रक वास्तविक क्रियाशील स्तरावरील असेल आणि शेवटी आपण ज्याला मास्टर बजेट म्हणतो ते असेल शेवटचा स्तंभ हा मास्टर बजेटचा आहे जसे मी तुमच्याशी चर्चा केली होती तुम्हाला पीपीटी आठवत असेल तर ह्या स्टेटमेंटला आपण मास्टर बजेट म्हणून संबोधले होते असे तुमच्या लक्षात येईल आणि हे स्तंभ क्रमांक एक आहे हे स्तंभ क्रमांक तीन आहे हे स्तंभ क्रमांक पाच आहे या दोन्हींच्या दरम्यानातील फरकाला विक्री क्रियाशील फरक म्हणतात आणि हा स्तंभ लवचिक अंदाजपत्रक फरक म्हणून ओळखला जाईल हे लवचिक अंदाजपत्रक फरक आहे हा स्तंभ क्रमांक दोन आहे आणि हा स्तंभ क्रमांक चार आहे बरोबर तर ही एकूण स्तंभे आहेत आणि हा स्टेटमेंट ज्याला आपण फरक विश्लेषण म्हणू शकतो किंवा तुम्ही ह्यास कामगिरीच्या सारांश म्हणू शकता हा कामगिरीचा सारांश आहे बरोबर तर आता तुम्ही फरक विश्लेषणाचा स्टेटमेंट तयार केला आहे आणि आता या फरक विश्लेषण स्टेटमेंटमध्ये आपण आकडे ठेवणार आहोत बरोबर आता काय करणार आपण तपशीला पासून सुरु करू आपले तपशील काय आहेत ते म्हणजे नेट रेव्हेन्यू आहे येथे नेट रेव्हेन्यू किती आहे आता वास्तविक परिणाम व वास्तविक क्रियाशील स्तर किती असेल तर ती रक्कम हजारो मध्ये असेल बरोबर तर वास्तविक परिणाम व वास्तविक क्रियाशील स्तर किती आहे तर ते 7600000 आहे लवचिक अंदाजपत्रक पुन्हा 7600000 उत्पन्न विक्री स्तराएवढा आहे परंतु मास्टर बजेट किती होते मास्टर बजेट 8 दशलक्ष होते हे 8 दशलक्षासाठी आहे वास्तविक परिणाम 7 6 दशलक्षाचा आहे आपल्याला मास्टर बजेटमधील 8 दशलक्षाची माहिती 7 6 दशलक्षाच्या बजेटमध्ये रुपांतरीत करायची आहे हे नेट रेव्हेन्यू आहे आणि यात आपल्याला फरक काढायचे आहे तर जर आपण फरकाची गणना केली तर ते 400 येईल तुमची विक्री 400000 ने खाली आली आहे आणि लवचिक अंदाजपत्रक फरक किती आहे लवचिक अंदाजपत्रक व वास्तविक परिणामामध्ये कोणतेही फरक अपेक्षित नाही म्हणून येथे शून्य फरक आहे आपल्याकडे कोणतेही फरक राहणार नाही व आपल्याला कोणतेही फरक अपेक्षित नाही येथे कोणत्याही प्रकारचे फरक असणार नाहीत आता आपण एकूण चल खर्च बघूया एकूण चल खर्च किती आहे या स्तरावर ते 6400000 म्हणजेच 6 4 दशलक्ष एकूण चल खर्च असणे अपेक्षित होते आणि त्या प्रमाणात आपण ते खाली आणल्यास हे 7 6 दशलक्ष एवढ्याने कमी झालेल्या उत्पन्नाच्या कामगिरीस्तरासाठी 6080 असेल जर तुम्ही 7 6 दशलक्ष रुपयांची विक्री बाजारात करत असाल तर आपला चल खर्च प्रमाणानुसार 6080 ने खाली आला पाहिजे परंतु आपल्याला दिलेले वास्तविक चल खर्च किती आहे हे स्टेटमेंट पहा वास्तविक चल खर्च किती आहे 6223 एवढा फरक आला आहे आणि आता आपल्याला फरक शोधायचा आहे आणि यथे आपण फरकाचा विचार केला तर फरक किती आहे तर हे 143 चे प्रतिकूल गणना करूया काँट्रीब्युशन मार्जिन किंवा वास्तविक काँट्रीब्युशन मार्जिन 3077000 होता आणि जर तुम्ही लवचिक अंदाजपत्रक स्तरामध्ये अपेक्षित काँट्रीब्युशन पाहिले तर ते किती आहे 7600 वजा 6080 म्हणजेच ते 1520 असणे अपेक्षित होते बरोबर तर आपण अनुभवलेले फरक येथे 143 आहे हे फरक नकारात्मक आहे प्रतिकूल आहे हा फरक 1520 वजा 1377 केल्यामुळे आला आहे म्हणून हा फरक तोच आकडा आला आहे रेव्हेन्यूच्या 1600 हजार असणे अपेक्षित होते आणि 7 6 दशलक्षाच्या अंदाजित उत्पन्नाच्या स्तरावर 1520 एवढा काँट्रीब्युशन स्तरासाठी हा 981 होता तर येथे ते 980 अपेक्षित होते आणि या स्तरावर देखील ते किती अपेक्षित होते हे पुन्हा त्याच स्तरावर असणे अपेक्षित होते आणि ते म्हणजे 980 च्या परंतु प्रत्यक्षात ते 981 हजार डॉलर्स आहे त्यामुळे आता त्यात फरक आला आहे या स्तरावर कोणताही फरक अपेक्षित नाही परंतु या स्तरावर फरक आला आहे आणि तो फरक किती आहे तो फरक 1 चा आहे आणि तो प्रतिकूल आहे चला तर शेवटी ऑपरेटिंग उत्पन्न शोधू विक्री उत्पन्नातून एकूण खर्च म्हणजेच चल खर्च व निशचित खर्च वजा करून ऑपरेटिंग उत्पन्नाची गणना केली तर आपले ऑपरेटिंग उत्पन्न किती येईल वास्तविक क्रियाशील स्तरावर वास्तविक परिणाम म्हणून किती येईल तर ते 1337 वजा 981 एवढे येईल हे 396 हजार डॉलर्ससारखे आहे ते किती आहे हे अधिक हे दोन्हींची अशी बेरीज केली तर प्रतिकूल फरक आहे तर कोणत्याही परिस्थितीत हे फरक महत्वाचे नाही कारण आपले मास्टर बजेट 8 दशलक्ष किमतीच्या उत्पन्नासाठी आहे आणि वास्तविक कामगिरी 4 लाखांनी खाली आली आहे तर याचा अर्थ असा आहे की रेव्हेन्यू 7 6 दशलक्षांवर आला आहे म्हणूनच आपल्यासाठी स्तंभ क्रमांक 1 आणि स्तंभ क्रमांक 3 हे दोन स्तंभ महत्त्वपूर्ण आहेत हे फरक स्तंभ क्रमांक 1 आणि स्तंभ क्रमांक 3 या दोन स्तंभामधील कामगिरी स्तराच्या भिन्नतेमुळे आला आहे आणि त्यामुळे हा फरक आला आहे तर आपण फरक पाहिले आहे चल खर्चामध्ये नकारात्मक फरकसुद्धा पाहिले आहे आणि येथे चिंतेचे कारण असे आहे की आपण निश्चित खर्चामध्येही फरक पाहिला आहे ज्याची परवानगी नाही हे अपेक्षित नाही म्हणून येथे काय घडले हे आपल्याला शोधावे लागेल जर आपण शेवटचे स्टेटमेंट पहिले तर उत्पन्नाचे कामगिरीस्तर 7 6 दशलक्ष असताना ऑपरेटिंग इन्कम 540 डॉलर्स असणे अपेक्षित होते परंतु वास्तविकतेमध्ये ते 396 डॉलर्स पर्यंत खाली आले आहे आणि येथे 144 हजार डॉलर्सचा नकारात्मक प्रतिकूल फरक आहे जे चिंतेचे कारण आहे जर तुम्ही या सारांशीत स्टेटमेंटला किंवा सारांशीत अहवालाला पहिले तर तुम्ही येथे सहज पाहू शकता की येथे दोन कारणामुळे फरक आला आहे कारण बजेट स्तराच्या तुलनेत किंमतीचे दोन्ही घटक खूप उच्च झाले आहेत तर चल खर्चसुद्धा 143000 डॉलर्स पर्यंत वाढला आहे आणि निश्चित खर्च 1000 डॉलर्स पर्यंत वाढला आहे म्हणून या एकूण नकारात्मक फरकामुळे 14400 डॉलर्स ही रक्कम आढळली आहे त्यामुळे ऑपरेटिंग इनकम 542 च्या अंदाजित स्तरावरून 396000 डॉलर्स पर्यंत खाली आला आहे जे एक चिंतेचे गंभीर कारण आहे तर हे सर्व जाणून घेतल्यानंतर सारांश अहवाल किंवा फरक विश्लेषण तयार केल्यानंतर आता आपल्याला तपशीलवारपणे जावे लागेल या स्तंभाचे सविस्तर विश्लेषण आपल्याला करावे लागेल आणि आपल्याला शोधावे लागेल की चल खर्चामध्ये हे नकारात्मक फरक का आले निश्चित खर्चामध्ये नकारात्मक फरक का आले निश्चित खर्च का वाढले चल खर्च का वाढले आणि या स्तंभाच्या अधिक विश्लेषणासाठी आपल्याला जावे लागेल आणि या माहितीच्या आधारे या बदलांचे विश्लेषण केल्यास आपल्याला सुधारात्मक कृती करावी लागेल आणि आपल्याला हे सुनिश्चित करावे लागेल की या वेळी चल खर्च वाढला व त्याचा नकारात्मक परिणाम ऑपरेटिंग उत्पन्नावर झाला व निश्चित खर्च वाढला त्याचा नकारात्मक परिणाम ऑपरेटिंग उत्पन्नावर झाला हे पुढच्या वेळी पुढील तिमाहीत असे होऊ नये तर आपण दुसरे स्टेटमेंट तयार करून याचे सविस्तर विश्लेषण करू आणि मग आपण कारण शोधण्याचा प्रयत्न करू व ते कारण निशचित करून दुरुस्त करू ज्यामुळे हे फरक परत येणार नाही व ते आपल्या ऑपेराटींग उत्पन्नावर नकारात्मक परिणाम करणार नाहीत तर या पुढील स्टेटमेंट आपल्याला 144000 चे जे नकारात्मक फरक आले आहे याचे कारण स्पष्ट करतील मी पुढील स्टेटमेंट तयार करेन ते तिसरे स्टेटमेंट मी पुढील वर्गात तयार करेन आणि येथे जो चल खर्चामध्ये व निश्चित खर्चामध्ये नकारात्मक फरक आला आहे याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करेन